प्रॉब्लेम्स 1 5 हे आणि पुढील ट्यूटोरियल आपण असाईनमेंट तीन सोडवणार आहोत असाईनमेंटचा पहिला प्रश्न इमेज चार्ज वर आहे आणि हे सांगते की जर आपल्याकडे x z आणि y z प्लेन असेल जे ग्राउंड केलेले आहे म्हणजे पोटेन्शियल शून्य आहे आणि आपण एक चार्ज घेतो q चार्ज जागेवर जेथे स्थिती आहे x नॉट y नॉट या प्रश्नासाठी इमेज चार्ज काय असला पाहिजे जर मला हे पोटेन्शियल साठी सोडवायचे असेल या x y क्षेत्रामध्ये जे लाल ने दाखवले आहे तर आपण इमेज चार्ज असे घेतो की बाउंड्री कंडिशन्स पूर्ण होतात जर आपली अशी इच्छा असेल की पोटेन्शियल 0 व्हावे आपली इच्छा आहे की पोटेन्शियल 0 व्हावे या x y प्रतलामध्ये तर जर मला या x y प्रतलामध्ये पोटेन्शियल 0 करायचे आहे तर मी इथे एक ऋण चार्ज q ठेवला पाहिजे मला ते थोड्याशा वेगळ्या रंगाने बनवू द्या तर तिथे एक जास्त गडद वजा q चार्ज पोझिशन x नॉट आणि वजा y 0 ही आहे हे या पूर्ण प्रतलावरती पोटेन्शियल 0 करते नेमके प्रतल तरीसुद्धा हे त्याला y z प्रतलामध्ये 0 करत नाही हे ते प्रतल आहे त्याला या प्रतलामध्ये 0 करण्यासाठी आता मी एक ऋण चार्ज q हे x नॉट आणि y 0 येथे ठेवतो हे या पूर्ण प्रतलावरती पोटेन्शियल 0 करते कोण हे नंतर x z प्रतलामध्ये एक पोटेन्शियल तयार करते आणि मला ते निष्क्रिय करावे लागणार आहे याला निष्क्रिय करण्यासाठी मी एक तिसरा इमेज चार्ज घेतो मी येथे या पॉईंट वर ठेवतो जे आहे धन q हे वजा x 0 y 0 इथे आहे आता तुम्ही इथे नोंद घेऊ शकता की जो चार्ज मी गुलाबी दाखवला आहे आणि जो चार्ज हिरवा आहे तो y z प्रतलामध्ये पोटेन्शियल 0 करतो खरा चार्ज या लाल आणि हिरव्या ने दाखविला तो x z प्रतलामध्ये पोटेन्शियल झिरो करतो आणि ऋण चार्ज q जो जांभळा आणि गुलाबी आहे हे पुन्हा त्याला 0 करतात x z प्रतलामध्ये ऋण q आणि लाल q हे खरे चार्ज त्याला 0 करतात y z प्रतलामध्ये तर हे सर्व चार्जेस चे संच पोटेन्शियल ला इच्छित बाउंड्री वरती 0 करतात तर इमेज चार्जेस हे वजा q हे x नॉट y नॉट आणि माझ्याकडे आहे हे धन q अधिक q येथे वजा x नॉट वजा y नॉट वजा q हे x नॉट वजा y नॉट येथे आणि माझ्याकडे आहे ऋण q हे वजा x नॉट y नॉट येथे प्रश्न क्रमांक 2 एक पॉईंट चार्ज हे 7 सेंटीमीटर अंतरावर स्थित आहे एका ग्राउंड केलेल्या सुवाहक पाच सेंटीमीटर गोलाच्या सेंटर पासून तर माझ्याकडे आहे एक ग्राउंड केलेले सुवाहक गोल त्याचा अर्थ त्यावरील पोटेन्शियल 0 आहे आणि माझ्याकडे आहे एक चार्ज जो पॉईंट चार्ज आहे q जो स्थित आहे सेंटरपासून अशा अंतरावर जे अंतर सेंटर पेक्षा मोठे आहे या गोलाच्या त्रिज्येपेक्षा चला तर त्रिज्या R मानूया आणि अंतर सुरुवातीचे अंतर हे सेंटरपासून r 0 मानू यात नंतर आपली अशी इच्छा आहे की या चार्ज मुळे असलेले पोटेन्शियल या पॉईंटवर मोजायचे आहे तिथे पोटेन्शियल आहे कारण की चार्ज क्यू येथे एक निगेटिव्ह इमेज चार्ज येथे q प्राईम देतो आणि त्याला आकर्षित करते आता आपण काय करणार आहोत आपण वर्क डन मोजणार आहोत झाले आहे चार्ज ला r बरोबर आहे अनंत येथे नेण्यासाठी आणि ते वर्क डन बरोबर असणार आहे अनंत येथे असलेल्या पोटेन्शिअल एनर्जी वजा r नॉट येथे असलेली पोटेन्शिअल एनर्जी मी हे वर्क डन कसे मोजणार आहे मी त्या चार्ज वर असलेल्या बलाला मोजून ते मोजणार आहे या चार्ज वर असलेले बल हे उत्पन्न होते इमेज चार्ज q प्राईम पासून जे बरोबर आहे वजा q R छेद r जर त्यांचे अंतर हे r असेल तर येथे नोंद घ्या की मी अंतर r असे घेत आहे कारण मी इमेज चार्ज आणणार आहे अनंत पासून r नॉट पर्यंत आणि q प्राईम हे या अंतरावर आहे जे बरोबर आहे q प्राईम हे या अंतरावर आहे जे बरोबर आहे R चा वर्ग भागिले r म्हणून q आणि q प्राईम यामधील अंतर हे बरोबर असणार आहे r वजा R चा वर्ग भागिले r जे बरोबर आहे r चा वर्ग वजा R चा वर्ग भागिले r आणि म्हणून चार्ज आणि इमेज चार्ज या मध्ये असलेले आकर्षण बल आकर्षण बल F हे असणार आहे 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 q प्राईम जे आहे q R भागिले r गुणिले q भागिले अंतरा चा वर्ग जे काही नाही फक्त r चा वर्ग वजा R चा वर्ग आणि r वर्ग हा वर जाणार आहे तर हे बल असे येते की 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 q चा वर्ग प्राईम जे आहे R r भागिले r चा वर्ग वजा R चा वर्ग पूर्ण वर्ग तर नेण्यामध्ये झालेले वर्क डन हे आकर्षक बल आहे मी बल लावणार आहे विरुद्ध दिशेने मध्ये तर माझ्याकडून या चार्ज ला r नॉट पासून अनंत पर्यंत नेण्यामध्ये झालेले वर्क डन हे असणार आहे r 0 ते अनंत जे बरोबर आहे q चा वर्ग भागिले 4 पाय एपसिलोन 0 जरी हे R बाहेर येते आणि माझ्याकडे आहे r d r भागिले r चा वर्ग वजा R चा वर्ग पूर्ण वर्ग r 0 ते अनंत याला इंटिग्रेट करण्यासाठी आपण असे घेऊयात r चा वर्ग वजा r चा वर्ग बरोबर आहे z चा वर्ग त्यामुळे z dz हे आहे r d r आणि म्हणूनच मी वर्क डन हे बरोबर घेतले आहे q चा वर्ग r भागिले 4 पाय एपसिलोन 0 इंटिग्रेशन r 0 हे असणार आहे z बरोबर असणार आहे वर्ग मुळात r 0 चा वर्ग वजा R चा वर्ग अनंत पर्यंत माझ्याकडे आहे z d z भागिले z चा घात 4 जे मला z चा घन देते F14π0qR qr2r r2 R2214π0q2Rrr2 R22 0F drq2R4π0r0rdrr2 R22 Let r2 R2z2zdzrdr Wq2R4π0r02 R2zdzz4 आणि म्हणून वर्क डन हे असणार आहे बरोबर 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 q चा वर्ग r इंटिग्रेशन वर्ग मुळात r नॉट चा वर्ग वजा r चा वर्ग ते अनंत dz भागिले z चा घन इंटिग्रेशन झाल्यानंतर मला असे येते की q चा वर्ग r भागिले 4 पाय एपसिलोन 0 1 भगिले 2 1 भागिले r नॉट चा वर्ग वजा r वर्ग आता आपल्याला असे दिले आहे की q बरोबर आहे 8 मायक्रो कुलोम्ब r हे बरोबर आहे 5 सेंटीमीटर जे काही नाही फक्त 5 गुणिले 10चा वजा 2 घात मीटर्स r नॉट हे दिले आहे 7 सेंटीमीटर बरोबर आहे 7 गुणिले 10 चा वजा 2 घात मीटर्स आणि म्हणून मला जे उत्तर मिळणार आहे ते वर्क डन बरोबर आहे q चा वर्ग जे आहे 64 10 चा वजा 12 घात गुणिले r जे बरोबर आहे 5 गुणिले 10 घात वजा 2 भागिले 4 पाय 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 असणार आहे नऊ गुणिले 10 घात 9 भागिले 2 गुणिले r चा वर्ग r नॉट चा वर्ग असणार आहे 49 वजा 25 गुणिले 10 चा वजा 4 तर हे असे येते की 64 गुणिले 5 गुणिले 9 भागिले 2 गुणिले 24 गुणिले 10 घात आपण बघूया हे असे येते की 10 घात 4 10 चा घात 2 10 घात 11 10 घात 1 तर 3 8 3 तर हे असे येते की 6 0 Joules तर आपण काय दाखवले आहे की जर माझ्याकडे एक धातूचा गोल असेल जो ग्राउंड केला आहे आणि जर मी हा 8 मायक्रो कुलोम्ब चार्ज 7 सेंटीमीटर पासून अनंत कडे वर्क डन जे असले पाहिजे कि v अनंत येथे अनंत येथे पोटेन्शिअल एनर्जी वजा v येथे या पॉइंटला r 0 बरोबर आहे 6 जूल्स v अनंतला असे घेऊन v 0 I उत्तर मिळवा की v r 0 हे बरोबर आहे वजा 6 जूल्स आणि तेच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे की जर आपण एक धातू गोल त्याची त्रिज्या R आहे असा घेतला आणि तो चार्ज केला त्यावर इलेक्ट्रॉन गोळा करून टोटल वर्क डन जे आपण गृहीत धरणार आहोत ते असे आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन येतात ते एक प्रकारचे चार्ज आहे एका इलेक्ट्रॉन चे जो या गोलावर पसरला आहे किंवा आपण घेणार आहोत की हा चार्ज कॅपिटल त्रिज्या आर वर पसरला आहे तर जर माझ्याकडे n इलेक्ट्रॉन असतील स्मॉल n इलेक्ट्रॉन जे पोटेन्शियल ते उत्पन्न करणार आहेत ते असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 n e भागिले R त्या धातूचा गोला साठी जर मी आता एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आणला तर तो जास्तीचा इलेक्ट्रॉन आणण्यामध्ये झालेले वर्क डन हे असणार आहे v गुणिले e जे असणार आहे b 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 n e भागिले r हे असणार आहे n बरोबर आहे पासून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन n ते n अधिक 1 e14π0ne2R तर नेट वर्क डन टोटल वर्क डन जेव्हा आपण n वाढवतो 0 पासून N पर्यंत असणार सर्व वेगवेगळ्या वर्क ची 4 पाय एपसिलोन 0 n e चा वर्ग भागिले r n बरोबर आहे 0 ते N जे मला असे येते की 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 n n वजा 1 भागिले 2 r आणि तेच उत्तर आहे त्याचे तो एक छान अर्थ आहे तुम्ही येथे पारंपारिक पणे पाहू शकता की जेव्हा मी हा गोल चार्ज करतो या चार्ज q ने आपण करत आहोत की आपण असे केले v dq जे काही नसून पण 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q भागिले r d q q हे असणार आहे 0 ते Q आणि ते उत्तर आपल्याला मिळते 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q चा वर्ग भागिले 2 r Total work donen0N 114π0ne2R14π0N2R V dq14π00QqRdq14π0Q22R तर मी खूप कमी असलेला इलेक्ट्रॉन आणू शकलो त्याचा अर्थ असा नाही की 1 इलेक्ट्रॉन एकदा आणणे पण अगदी एका इलेक्ट्रॉन सुद्धा तुकडे करून आणणे तर नेट वर्क डन हे असे असते की 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 n चा वर्ग e चा वर्ग भागिले 2 r तथापि आपण इलेक्ट्रॉन्स ला तुकडे करणार नाही आपण त्यांना एक इलेक्ट्रॉन एकदा असे आणत आहोत तर मी यावर मोजत आहे ते असे आहे की लागणारी एनर्जी ही प्रत्येक इलेक्ट्रॉन n वेळा एकत्र करण्यासाठी आहे प्रत्येक इलेक्ट्रॉनचा जमाव ला लागणार आहे वर्क बरोबर 4 पाय एपसिलोन 0 चा वर्ग e चा वर्ग भागिले 2 r जर मला प्रत्येक इलेक्ट्रॉन बीट जमवायचे असेल n ला आणून खूप लहान चार्जेस ला आणून n इलेक्ट्रॉन्स ला एवढे वर्क लागले असते n गुणिले e चा वर्ग भागिले 2 r 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 ही ती संख्या आहे जी मी मोजत आहे जे एनर्जी मोजत असताना मी येथे डाव्या बाजूला दाखवले आहे जर मी हे वजा केले तर मला बरोबर उत्तर मिळाले पाहिजे आणि तेच माझे उत्तर आहे हे या आपल्या उत्तराचा अर्थ आहे पुढे प्रश्न क्रमांक चार आपण असे विचारत आहोत की जर एक गोल ज्याची त्रिजा कॅपिटल R आहे त्याला चार्ज डेन्सिटी जी अवलंबून आहे सेंटर पासून असलेल्या अंतरावर आणि बरोबर आहे ऱ्हो 0 r तर या चार्ज डिस्ट्रीब्यूशन ची असलेली एनर्जी किती असणार आहे तर मी विचार करेन या चार्ज चा जमाव करण्याबद्दल असे की जर माझ्याकडे त्रिजा r असलेला गोल आणि त्याच्या टॉप वरती जर मी जाडी dr असलेले एक कवच आणले यात असलेले वर्क डन मोजा आणि असे असू द्या की r स्मॉल r हे 0 पासून R पर्यंत बदलते तर याप्रमाणे मी या चार डिस्ट्रीब्यूशन ची एनर्जी मोजणार आहे तर जर मी या त्रिजा आर असलेल्या गोलाचे चार्ज मोजले तर ते q असणार आहे आपण त्याला q r असे म्हणूयात जे असणार आहे इंटिग्रेशन च्या बरोबर कारण की हे गोलाकार पद्धतीने सममितीय असणार आहे मी असे लिहू शकतो की वोल्युम इलेमेंट 4 पाय r प्राईम चा वर्ग d r प्राईम आणि चार्ज डेन्सिटी आहे ऱ्हो 0 r चा घात 4 ते चार्ज आहे जे त्रिज्या r असलेल्या गोलावर समावलेले आहे तर या मोठ्या गोलावर असलेले पूर्ण चार्ज हे पाय ऱ्हो 0 r चा घात 4 आहे r0r qr0r4πr2dr0r4π00rr3drπ0r4 Qπ0r4 आता या त्रिज्या स्मॉल r असलेल्या गोला मुळे चार्ज आहे पाय ऱ्हो 0 r चा घात 4 आणि म्हणून या पृष्ठभागावर असलेले पोटेन्शियल हे असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 पाय r चा घात 4 ऱ्हो 0 भागिले r जे काही नाही पण r भागिले 4 एपसिलोन 0 ऱ्हो 0 भागिले 4 पाय एपसिलोन 0 r चा घन आता जर मी ते कवच ज्याची जाडी dr आहे ते आणले तर वर्क डन त्याला आपण dw असे म्हणूयात जे बरोबर असणार आहे पोटेन्शियल v r गुणिले 4 पाय r चा वर्ग d r हे वोल्युम गुणिले ऱ्हो 0 r ती डेंसिटी आहे आणि आता जर मि इंटिग्रेट केले 0 पासून R पर्यंत तर मला पूर्ण वर्क डन मिळेल तर हे असे येते की 4 पाय येते v r काही नाही पण ऱ्हो नॉट छेद 4 पाय एपसिलोन 0 इंटिग्रेशन r चा घन गुणिले r वर्ग गुणिले r d r आणि त्यामुळे तेथे एक जास्तीचा ऱ्हो नॉट चार्ज मुळे येत आहे तर हे बनते 4 पाय 4 पाय कॅन्सल होते मला असे मिळते की ऱ्हो नॉट चा वर्ग भागिले एपसिलोन 0 गुणिले हे आहे r चा घात 6 तर मला मिळते 4 चा घात 7 भागिले 7 जे आहे ऱ्हो नॉट वर्ग r घात 7 छेद 7 एपसिलोन 0 हे आहे टोटल वर्क डन चला याला टोटल चार्ज च्या परी भाषेमध्ये व्यक्त करूया r dr02R770 तर वर्क डन आहे ऱ्हो नॉट r चा घात 7 भागिले 7 एपसिलोन 0 ऱ्हो नॉट चा वर्ग जे बरोबर आहे q चा वर्ग भागिले पाय चा वर्ग R घात 8 गुणिले R चा घात 7 भागिले 7 एपसिलोन 0 तर हे उत्तर येत आहे तर हे काही नाही पण Q चा वर्ग भागिले 7 पाय चा वर्ग एपसिलोन 0 r आणि तेच उत्तर आहे फक्त एक सुधारणा मला हे जास्तीचे फॅक्टर पायचा वर्ग मिळत आहे मला तपासू द्या की मला हे कुठून मिळत आहे हे इथून येत आहे हे पाय घ्यायचे मी विसरून गेलो तर इथे हे पाय असणार आहे इथे हे पाय असणार आहे इथेही पाय असणार आहे आणि इथेही पाय असणार आहेत आणि म्हणून तिथे पाय असणार आहे आणि तिथे पाय असणार आहे तर शेवटचे उत्तर आहे Q चा वर्ग भागिले 7 पाय एपसिलोन 0 r आणि ते बरोबर उत्तर आहे W02R770Q2R72R870Q27π0R पुढे आपल्याला चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऱ्हो ची एनर्जी मोजायचे आहे बरोबर आहे ऱ्हो 0 e चा घात वजा अल्फा r तर ही चार्ज डेन्सिटी अशी दिसते इथे हे ऱ्हो 0 येथे r बरोबर आहे 0 आणि मग ते एक्सपोनेन्शियली खाली जाते जे आहे ऱ्हो r बरोबर आहे ऱ्हो नॉट e चा घात वजा अल्फा r वापरली गेलेली क्लुप्ती ही या आधीच्या प्रश्नांमध्ये असलेल्या सारखीच असणार आहे ते म्हणजे आपण v हे मोजणार आहोत जिथे r गुणिले हे भागिले 4 पाय r चा वर्ग ऱ्हो r dr आणि त्याला इंटिग्रेट करूयात झिरो पासून आनंत पर्यंत या चार्ज मुळे असलेले v r मोजण्यासाठी या क्षेत्रामध्ये जे त्रिज्या r v r पर्यंत आहे काही नसून पण 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q r भागिले r q r असणार आहे इंटिग्रल ऱ्हो 0 e चा घात वजा अल्फा r प्राईम 4 पाय r प्राईम चा वर्ग d r प्राईम 0 पासून r पर्यंत तर हे हे आहे r पाय ऱ्हो 0 इंटिग्रल r प्राईम चा वर्ग e घात वजा अल्फा r प्राईम d r प्राईम 0 r मी इथे एक छोटी क्लुप्ती वापरणार आहे हे इंटीग्रल मोजण्यासाठी जी असे आहे की जर मला 0 ते r हे r प्राईम चा वर्ग e चा घात वजा अल्फा r प्राईम d r प्राईम मोजायचे असेल तर मी याला असे लिहू शकतो की हे अल्फा च्या संदर्भात सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे इंटीग्रल e चा घात वजा अल्फा r प्राईम d r प्राईम 0 ते r येथे नोंद करा की जेव्हा मी डिफरन्शिएट दोनदा करतो अल्फा च्या संदर्भात एक्सपोनेन्शियल फंक्शन मला देते एक r प्राईम चा वर्ग आणि म्हणून हे असणार आहे बरोबर 2 d अल्फा चा वर्ग 1 वजा e चा घात वजा अल्फा r भागिले अल्फा जे जेव्हा डिफरन्शिएट केले जाईल तेव्हा मला असे येते की 2 भागिले अल्फा घन वजा 2 r भागिले अल्फा चा वर्ग e चा घात वजा अल्फा r वजा r चा वर्ग भागिले अल्फा e चा घात वजा अल्फा r वजा 2 भागिले अल्फा चा घन e घात वजा अल्फा r तर ते हे चार्ज आहे जे त्रिजा r असलेल्या गोलावर समाविष्ट आहे Vr14π0qr qr0R0e αr4πr2dr4π00rr2e αrdr 0rr2e αrdrd2d20re αrdrd2d21 e αr23 2r2e αr r2e αr 23e αr आणि म्हणून पोटेन्शियल v r हे बरोबर आहे 4 पाय ऱ्हो 0 भागिले 4 पाय एपसिलोन 0 1 भागिले r 2 भागिले अल्फा चा घन वजा 2 r भागिले अल्फा चा वर्ग e चा घात वजा अल्फा r वजा r चा वर्ग भागिले अल्फा e चा घात वजा अल्फा r वजा 2 भागिले अल्फा चा घन e घात वजा अल्फा r जे बरोबर आहे मी हे 4 पाय ऱ्हो 0 भागिले एपसिलोन 0 1 भागिले r आतल्या बाजूला कॅन्सल करतो ही पूर्ण संख्या माझ्याकडे आहे 2 भागिले अल्फा चा घन वजा 2 r भागिले अल्फा चा वर्ग e घात वजा अल्फा r वजा r चा वर्ग भागिले अल्फा e चा घात वजा अल्फा r वजा 2 भागिले अल्फा चा वर्ग e चा घात वजा अल्फा r म्हणून वर्क डन हे असणार आहे ऱ्हो 0 भागिले एपसिलोन 0 इंटिग्रल 4 पाय r चा वर्ग d r गुणिले चार्ज डेन्सिटी जे काही नाही पण ऱ्हो e चा घात वजा अल्फा r 1 भागिले r 2 भागिले अल्फा r चा घन वजा ही पूर्ण संख्या यातील काही संख्या कॅन्सल करूयात हे r ते येथे कॅन्सल होते आणि मला फक्त r देते तर मला असे मिळते की 4 पाय ऱ्हो 0 चा वर्ग भागिले एपसिलोन झिरो इंटिग्रल 0 ते अनंत मी हे r आतील बाजूला घेतो आणि मला मिळते 2 भागिले अल्फा चा घन r e चा घात वजा अल्फा r वजा 2 r चा वर्ग भागिले अल्फा चा वर्ग e चा घात वजा 2 अल्फा r वजा r चा घन भागिले अल्फा e चा घात वजा 2 अल्फा r वजा 2 r भागिले अल्फा चा घन e चा घात वजा 2 अल्फा r d r हे 0 ते अनंत Vr4π04π01r23 2r2e αr r2e αr 23e αr0023 2r2e αr r2e αr 23e αr W004πr2dr0e αr1r23 2r2e αr r2e αr 23e αr4π02002re αr3 2r22e 2αr r3e 2αr 2r3e 2αrdr आता आपण हे सूत्र वापरणार आहोत ही 0 पासून अनंत पर्यंत r चा घात n e चा घात वजा अल्फा r d r हे बरोबर आहे n फॅक्टरियल भागिले अल्फा चा घात n अधिक 1 आणि ते जेव्हा वापरले जाईल मला हे तर मला हे टर्म बाय टर्म लिहून द्या वर्क डन हे बरोबर आहे 4 पाय ऱ्हो 0 चा वर्ग एपसिलोन 0 पहिली संख्या मला देते 2 भागिले अल्फा चा घन गुणिले ते आहे r e चा घात वजा अल्फा r आणि म्हणून ते आहे 1 भागिले अल्फा चा वर्ग वजा 2 भागिले अल्फा चा वर्ग r चा वर्ग e चा घात वजा 2 अल्फा r म्हणून ते असणार आहे 2 फॅक्टरियल भागिले 2 अल्फा चा घन त्यापुढील संख्या आहे वजा r चा घन भागिले अल्फा तर माझ्याकडे आहे वजा 1 भागिले अल्फा r चा घन मला देणार आहे 3 फॅक्टरियल जे आहे 6 भागिले e चा घात वजा 2 अल्फा r तर 2 अल्फा चा घात 4 वजा शेवटची संख्या आहे 2 भागिले अल्फा चा घन r पुन्हा मला देईल 2 फॅक्टरियल भागिले 2 अल्फा चा वर्ग आणि ते माझे उत्तर असणार आहे जे आहे 4 पाय ऱ्हो चा वर्ग भागिले एपसिलोन 0 2 भागिले अल्फा चा घात 5 वजा 1 छेद 2 अल्फा चा घात 5 वजा 6 भागिले 16 तर ते आहे 3 छेद 8 1 भागिले अल्फा चा घात 5 वजा 1 भागिले अल्फा चा घात 5 इथे एक चूक झाली आहे मला असे वाटते की येथे हे 2 असू नये कारण की हे r चे इंटिग्रेशन होते म्हणून ते 1 फॅक्टरियल असायला पाहिजे तर ही एकमेव आहे आणि म्हणून मी येथे 2 चे फॅक्टरियल असणार आहे तर आता ही संख्या ही संख्या आणि ही संख्या इथे मला असे येते की एक भागिले अल्फा चा घात 5 तर हे होते 4 पाय ऱ्हो 0 चा वर्ग गुणिले 5 भागिले 8 अल्फा चा घात 5 भागिले एपसिलोन 0 हे माझे उत्तर आहे ऱ्हो बद्दल टोटल चार्ज च्या संदर्भामध्ये काय n1 W4π0202312 2222α3 162α4 2312α34π020585 आता टोटल चार्ज Q हे बरोबर असणार आहे इंटिग्रेशन ऱ्हो 0 e चा घात वजा अल्फा r गुणिले 4 पाय r चा वर्ग d r हे 0 ते अनंत जे आहे 4 पाय ऱ्हो 0 इंटिग्रेशन r चा वर्ग e चा घात वजा अल्फा r d r हे शून्य ते अनंत जे आहे 4 पाय ऱ्हो गुणिले 2 फॅक्टरियल भागिले अल्फा चा घन तर हे आहे 8 पाय ऱ्हो भागिले अल्फा चा घन टोटल चार्ज आहे तर आपण ऱ्हो 0 ला पर्याय ठेवू शकतो बरोबर आहे अल्फा चा घन भागिले 8 पाय आणि मिळू शकतो विभागलेली एनर्जी जे आहे w बरोबर पाय छेद एपसिलोन 0 ऱ्हो चा वर्ग जे असे होईल की अल्फा चा घात 6 गुणिले Q चा वर्ग भागिले 64 पाय चा वर्ग गुणिले अल्फा चा घात 5 तर ते मला असे उत्तर देते की 5 q चा वर्ग अल्फा भागिले आपण बघूया 4 हे बनते 16 पाय कॅन्सल होते तर 128 पाय एपसिलोन झिरो ते उत्तर आहे ही त्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन ची एनर्जी आहे